आतापर्यंत आपण पाहिले आहे की ई शिक्षण सामग्री अर्थपूर्ण लहान घटकांमध्ये बदलली पाहिजे आणि शिकणाऱ्यांना चित्रफितीमध्ये आणि चित्रफित क्रियाकलाप देऊन त्यांनी नुकतीच शिकलेली सामग्री लागू करण्याची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे आपण अभिप्रायाचे महत्त्व यावर देखील चर्चा केली ई शिक्षण सामग्रीची रचना करताना आणखी एक तत्त्व पाळले पाहिजे शिकणाऱ्यांना प्रभावीपणे सामग्री आत्मसात करण्यासाठी त्यांनी स्वतः समजून घेतले पाहिजे त्यांनी स्वतःचा अर्थ बनवला पाहिजे शिकणाऱ्यांना शब्द आणि प्रतिबिंबांमध्ये व्यस्त असणे आवश्यक आहे बोलण्याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना व्यक्त करण्याची आवश्यकता आहे त्यांच्या कृती समजावून सांगा त्यांच्या युक्तिवादामुळे ते काही निर्णय का घेत होते याची कारणे देतात वगैरे वगैरे परावर्तनाचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचे पुनरावलोकन केले पाहिजे त्यांनी त्यांच्या कामाचा त्यांच्या कृतीचा आढावा घ्यावा त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण केले पाहिजे आणि त्यांची तुलना त्यांच्या समवयस्क आणि तज्ञांशी केली पाहिजे या टप्प्यावर परावर्तनाच्या ठिकाणी थांबू समोरासमोर शिकण्याच्या परिस्थितीचा विचार करा कदाचित ही नियमित पारंपारिक वर्ग रचना असेल किंवा समोरासमोर प्रशिक्षण कार्यशाळा असेल आपल्यास अशा क्रियाकलापांचा सामना करावा लागला आहे का जेथे शिकणाऱ्यांना स्पष्ट शब्दात अभिव्यक्ती आणि प्रतिबिंब करावे लागले अशा एक दोन उदाहरणांचा विचार करा आणि ती लिहा आपण पूर्ण झाल्यावर कृपया पुन्हा सुरू करा आपण विचार केला असेल असे स्पष्ट शब्दात अभिव्यक्ती आणि प्रतिबिंब यासह विविध प्रकारच्या क्रियाकलाप असू शकतात आपण थोडक्यात सामान्य उदाहरणे पाहूया एक विज्ञान वर्गांमध्ये अगदी सामान्य आहे जिथे काही विज्ञान विषयांवर चर्चा केली जात आहे एखाद्या प्रयोगाचा किंवा घटनेचा प्रात्यक्षिक दर्शविणे सामान्य आहे ती एक चित्रफीत असू शकते हे एक अॅनिमेशन असू शकते आणि काही वेळा शिक्षक शिकणाऱ्यांना विराम देऊन विचारू शकतात चित्रफीत किंवा कामामध्ये प्रात्यक्षिकांमध्ये आपण जे पहात आहात ते का घडले असे आपल्याला वाटते हे असे एक उदाहरण आहे जिथे शिकणाऱ्यांना प्रत्यक्षात काही घटनेचे निरीक्षण करण्यास सांगितले जाते दुसरे उदाहरण म्हणजे प्रतिबिंब हे पूर्णपणे भिन्न उदाहरण आहे आणि पुन्हा अगदी सामान्य गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण सांगू की मध्यावधी परीक्षा झाली आहे किंवा काही सत्र सामान्यज्ञान चाचणी परीक्षा आपल्याला आठवड्याचे काही मूल्यांकन माहित आहे आणि शिक्षक उत्तरपत्रिका परत करीत आहेत त्यावेळी अनेकदा शिक्षक प्रश्नपत्रिका तपासत असताना दिसणाऱ्या सामान्य त्रुटींबद्दल चर्चा करतात आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्यांच्या कामगिरीवर विचार करण्याची ही संधी आहे त्यांच्या उत्तरपत्रिकेतही त्यांनी चूक केली होती का ते सुधारण्यासाठी काय करू शकतात वगैरे वगैरे आपण ई शिक्षणात समाविष्ट करू शकू अशा अभिव्यक्ती आणि प्रतिबिंबित करण्यासाठी काही धोरणे आणि क्रियाकलाप पाहू एक उदाहरण पुन्हा विज्ञान विषयात आहे जेथे प्रयोगाची भविष्यवाणी करणे ही प्रथा सामान्य आहे शास्त्रज्ञ हे सर्व वेळ करतात तज्ञ शास्त्रज्ञ ते करतात आणि आमच्या विद्यार्थ्यांनीदेखील अंदाज करण्याची क्षमता आणि सराव विकसित केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तर आणि आपल्यातील बरेच शिक्षक हे करतात परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण केवळ भविष्यवाणी करणेच नाही तर भाकिताकडे कसे पोचले याची कारणे सांगण्याची देखील आवश्यकता आहे तर हे बोलण्याचे उदाहरण आहे ई शिक्षण सामग्रीमध्ये असे केले जाऊ शकते की जर एखाद्या प्रयोगाची चित्रफित दाखवली गेली असेल तर आपण एक मजकूर चौकट देऊ शकतो आणि शिकणाऱ्यांना भविष्यवाणी करण्यामागील कारण सांगण्यास सांगू शकतो आणि नंतर अंदाज लिहायला सांगू शकतो आपण नुकत्याच पाहिलेल्या अंदाजाच्या त्याच उदाहरणात प्रतिबिंबित करण्यासाठी एक रणनीती किंवा क्रियाकलाप म्हणजे आपण शिकणाऱ्यांना त्यांचे स्पष्टीकरण प्रतिबिंबित करण्यास सांगू शकतो त्यांनी फक्त स्पष्टीकरण दिले या कारणास्तव आणि कामकाजाचे विविध स्तर असलेल्या रुब्रिक्स कामगिरी रुब्रिक्सचा वापर करून स्व मूल्यांकनद्वारे हे केले जाऊ शकते ते विविध स्तरावर असलेल्या रुब्रिकशी तुलना करतात आणि त्यांचे स्पष्टीकरण आवश्यक असल्यास ते स्पष्टीकरण सुधारू शकतात नो वंडर लर्न किंवा केडब्ल्यूएल नावाच्या मोबाइल शिक्षण उपयोजनाचे एक उदाहरण आहे तर या उपयोजनेमध्ये शिकणारे वेळोवेळी स्वतःच्या विचारांची नोंद करतात आणि प्रश्नांच्या संचाची उत्तरे देऊन त्यांच्या शिक्षण प्रगतीवर लक्ष ठेवतात तर हे प्रश्न मला शिकत असलेल्या उपयोजन प्रश्नांमध्ये प्रदान केले आहेत जसे की मला आधीपासूनच काय माहित आहे आणि विद्यार्थी स्टेमसह प्रारंभ करतात मला ते माहित आहे किंवा कसे ते मला माहित आहे दुसरा प्रश्न असू शकतो मला काय जाणून घ्यायचे आहे आणि येथे स्टेममध्ये मला आश्चर्य वाटले आहे की काही घडल्यास मला आश्चर्य वाटते या केडब्ल्यूएल मधील आणखी एक उदाहरण म्हणजे मी आधीच काय शिकलो आहे हा प्रश्न आणि इथे स्टेम मला कळले की काहीतरी झाले किंवा मी काहीतरी कसे करावे हे शिकलो हे सर्व प्रश्न आणि संबंधित कृती शिकणाऱ्यांना त्यांनी काय शिकले आणि या क्रियाकलाप देण्यापूर्वी त्यावर प्रतिबिंबित करण्यास मदत करते प्रतिबिंब आणि उच्चारण महत्त्वाचे का आहेत आपण अशा उपक्रमांचा समावेश का करावा अभिव्यक्ती आणि प्रतिबिंब शिकणाऱ्यांना निर्णयाची कारणे देण्याची आवश्यकता घेऊन त्यांच्या कल्पना त्यांच्या कृती व्यक्त करण्याची आवश्यकता करून स्पष्ट ज्ञान तयार करतात शिकणारे एकमेकांना कारणे सांगत असताना ते एकाधिक दृष्टीकोन सामायिक करतात आणि यामुळे त्यांचे समज आणि ज्ञान सामान्य करण्यात मदत होते जेणेकरुन ते वेगवेगळ्या संदर्भात ते लागू करू शकतील परावर्तित क्रियाकलाप शिकणार्यांना त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल अभिप्राय प्राप्त करण्यास मदत करतात आणि त्यांचे विचार त्यांच्या समवयस्क आणि शिक्षकांशी सामायिक करतांना ते त्यांची स्वत ची शिक्षणाची तुलना आणि मूल्यांकन करू शकतात प्रतिबिंब शिकणार्यांना त्यांचे शिक्षण त्यांची प्रगती सतत देखरेख ठेवण्यास आणि पुढील गोष्टी पुढे येताना त्यांची योजना आखण्यात मदत करते अभिव्यक्ती आणि प्रतिबिंब शिकणाऱ्यांना त्यांच्या स्वतच्या शिक्षणावर आत्मविश्वास मिळविण्यात मदत करण्यासाठी ओळखले जातात शिकणाऱ्यांना अभिव्यक्ती आणि प्रतिबिंबित करण्यास शिकवणे हे देखील शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणातील अंतर आणि वैकल्पिक संकल्पना ओळखण्यास मदत होते तर यामुळे शिक्षकांना त्यांच्या पुढील कृतीची किंवा त्यांच्या पुढील धड्यांची योजना करण्यास मदत होते आपण शिकणार्या केंद्रित दृष्टिकोनाचा वापर करून ई शिक्षण सामग्रीची रचना करत असल्यामुळे आपल्यासाठी आत्मसात करण्यासारखे म्हणजे आपण उपक्रम प्रदान करणे आवश्यक आहे जे शिकणाऱ्यांना त्यांच्या स्वतच्या शिक्षणावर स्पष्ट आणि प्रतिबिंबित करतात आणि यामुळे संकल्पनांचे प्रभावी आत्मसात केले जाते आपण भाकीत उदाहरण जसे की अभिव्यक्तीसाठी एलबीडी क्रियाकलाप करून शिक्षण रचना करणे यासारख्या धोरणांचा वापर करू शकतो आपण त्यांना मूल्यांकन मूल्यमापनासाठी आत्म मूल्यांकन रुब्रिक्स प्रदान करू शकतो यामुळे प्रतिबिंबित होण्यास मदत होते आणि शेवटी आपण चर्चा मंच देखील वापरू शकतो आणि चर्चा मंचात केंद्रित प्रश्न आणि क्रियाकलाप द्या जिथे शिकणाऱ्यांना त्यांच्या कल्पना मांडाव्या लागतील किंवा त्या व्यक्त कराव्या लागतील त्यांच्या समवयस्कांशी बोलणी करावी लागेल उच्चारण आणि चिंतनाचे लक्ष्य करण्यासाठी पुन्हा त्यांच्या स्वतःच्या कल्पना सुधारित कराव्या लागतील धन्यवाद